नमस्कार आज मी कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथच्या गणनेबद्दल चर्चा करणार आहे कॉम्प्रेशन तर मागील व्याख्यानात आपण डिझाइन सूत्र पाहिले आहे IS कोडनुसार कॉम्प्रेशन मेंबर चे गणना सूत्र आणि हे आपण पाहिले आहे आणि स्ट्रेंथ तीन मुख्य घटकांवर अवलंबून असते एक म्हणजे सामग्रीचा इल्ड स्ट्रेस म्हणजे भौतिक गुणधर्म मग मेंबर ची लांबी ज्यापासून आपण शोधू शकतो स्लेंडरनेस रेशो आणि बक्लिंगमुळे शक्ती कमी होते आणि नंतर दुसरा इम्परफेक्शन फॅक्टर आहे जो मेंबर च्या बक्लिंग क्लास वर अवलंबून असतो तर कॉम्प्रेसिव्हच्या डिझाइन स्ट्रेंथ गणनेत तीन घटक समाविष्ट केले आहेत हे तीन घटक म्हणजे स्लेंडरनेस रेशो नंतर बकलिंग क्लास आणि मटेरियल गुण म्हणजे इल्ड स्ट्रेंथ तर त्या आधारावर सूत्र तयार केले गेले आहे जे मुळात ब्रिटिश कोडसारखेच आहे आणि आज मी सोडवणार आहे आणि वर्कआऊट करणार आहे ज्याच्या माध्यमातून आपल्याला समजेल की IS कोडमध्ये काही सूत्रे वापरली जातील कंप्रेसिव्ह स्ट्रेंथ ची गणना करताना त्यांचा कसा वापर करावा तर येथे डिझाइन निश्चित करण्यासाठीचे उदाहरण आहे ISMB 400 या स्तंभ भागावरील अक्षीय भार स्तंभांची उंची 3 5 मीटर आहे हे लक्षात घेता आणि तो पिन एंडेड आहे पुढील f y हे 250 न्यूटन प्रति मिलिमीटर आहे असे गृहीत धरा चौरस fu हे 410 न्यूटन प्रति चौरस मिलिमीटर आहे आणि e 200 2 गुणिले 10 चा घातांक 5 न्यूटन प्रति चौरस मिलिमीटर आहे याचा अर्थ ह्यातून आपण काय पाहू शकतो की ISMB चे 400 मेंबर वापरले जातात तर यावरून आपण काय आहे ते शोधू शकतो बकलिंग क्लास ISMB 400 साठी आपल्याला मेंबर ची जाडी माहित आहे म्हणजे जाडी प्लेनची रुंदी आणि क्रॉस सेक्शनची खोली त्या गोष्टी ज्या आपण माहीत आहे तर यावरून आपण बकलिंग क्लास शोधू शकतो मग आणखी एक गोष्ट आपण शोधू शकतो ते स्लेंडरनेस रेशो आहे येथे स्लेंडर नेस चे गुणोत्तर लांबी 3 5 मीटर दिली आहे तर आपल्याला ISMB 400 या विभागाच्या गायरेशनची त्रिज्या माहित आहे तर त्यातून आपण शोधू शकतो अर्थात स्लेंडरनेस रेशो स्लेंडरनेस रेशो शोधण्यासाठी आपल्या कडे umची प्रभावी लांबी जाणून घेण्यासाठी स्लेंडरनेस रेशो आहे तर प्रभावी लांबी अंतिम जोडण्यांवर अवलंबून असते येथे टोक पिन एंड जॉइंटद्वारे जोडलेले आहेत तर येथे प्रभावी लांबी कमी केले जाईल जे 1 गुणिले 3 5 असेल कारण येथे IS कोडनुसार k 1 असेल तर एक म्हणजे बकलिंग क्लास नंतर स्लेंडरनेस रेशो आणि स्टीलचा ग्रेड म्हणजे fu म्हणजे fe तर f y मूल्य 250 दिले गेले आहे तर या 3 च्या आधारे आपण fcd मूल्य शोधू शकतो जर आपण येथे ISMB चे गुणधर्म पाहिले तर 1964 च्या SP 6 पासून 400 प्राप्त केले जातात जेथे एच 400 म्हणजे एकूण खोली नंतर जाडी फ्लॅंजची जाडी 8 9 मिमी आणि फ्लॅंज बी किंवा बीएफची रुंदी 16 मिमी आहे पर्यंत कॉल करू शकतो आणि आपण क्रॉस सेक्शनल क्षेत्र देखील शोधू शकतो जे 7846 चौरस मिलीमीटर आहे zz अक्षाबद्दलचा वर्ग आणि जिरेशनची त्रिज्या 161 5 मिमी आहे आणि yy अक्ष सुमारे 28 2 मिमी आहे तर हे क्रॉस सेक्शनचे गुणधर्म आहेत जे SP 6 मध्ये उपलब्ध आहेत SP 6 आपण शोधू शकतो तर आता या क्रॉस सेक्शनल गुणधर्मांमधून आपण येथे h बाय B शोधू शकतो जे 400 बाय 140 आहे जे 2 86 होत आहे आणि ते अधिक आहे 1 2 पेक्षा जास्त आणि फ्लेंज Tf ची जाडी 16 मिमी आहे जी 40 मिमीपेक्षा कमी आहे त्यामुळे या दोघांमधून आपण तक्ता 10 नुसार बकलिंग क्लास शोधू शकतो तक्त्यातून 10 जरआपण पाहतो की आपण बक्लिंग क्लास A सुमारे zz अक्ष आणि बक्लिंग क्लास B सुमारे yy अक्ष वापरू शकतो बरोबर तर zz अक्ष म्हणजे जर हा I विभाग असेल तर याला zz म्हणतात हे zz आहे आणि हे बरोबर आहे तर zz अक्षाबद्दल ते क्लास Aआहे सुमारे yyअक्षानुसार ते क्लास B आहे तक्ता 10 ची व्याख्या बक्लिंग कर्व्ह वर्गीकरण तक्ता 10 मध्ये परिभाषित केले आहे ज्यातून आपण A किंवा B वर्ग घेऊ शकतो मग येथे प्रभावी लांबीची गणना आपण 3 5 केली आहे आता नॉन डायमेन्शनल गुणोत्तर देखील आपण शोधू शकतो की ते लॅम्बडा z आहे जे FCC द्वारे Fy असेल तर हे आपण करू शकतो FCC द्वारे एफ शोधा जे आपल्या ला माहित आहे की Fy गुणिले KLz भागिले Rz संपूर्ण वर्ग भागिले pi वर्ग असेल तर आपण हे शोधू शकतो की 250 गुणिले KL हे 3500 आहे आणि Rz हे 161 5 द्वारे होते Pi वर्ग गुणिले E म्हणजे 2 गुणिले 10 चा घातांक 5 बरोबर तर यावरून आपण 0 2439 शोधू शकतो लॅम्बडा झेड लॅम्बडा झेडबद्दलचा बकलिंग क्लास देखील आपण शोधू शकतो zz अक्ष A होता आणि त्या अल्फासाठी 0 21 आहे जो तक्ता 7 वरून आढळतो तक्ता 7 वरून आपण बक्लिंग क्लास A नुसार अल्फा 0 21 म्हणून शोधू शकतो तर आपण शोधू शकतो आता फाय 0 5 गुणिले 1 अधिक अल्फा लॅम्बडा वजा 0 2 अधिक लॅम्बडा वर्ग येथे लॅम्बडा म्हणजे लॅम्बडा z कारण zz बद्दल आपण करत आहोत तर 0 5 गुणिले 1 अधिक अल्फा म्हणजे येथे 0 21 आणि लॅम्बडा z आपल्याला आधीच 2 2439 आढळले आहे तर सर्व मूल्ये ठेवून आपण फाय 0 534 म्हणून शोधू शकतो त्यामुळे fcd हा मेंबर ची रचना कंप्रेसिव्ह स्ट्रेस आता Fy बाय गॅमा M म्हणून आढळू शकतो 0 बाय piअधिक pi स्क्वेअर वजा लॅम्बडा स्क्वेअर होल टू द पॉवर 0 तर हे मुळात आहे तणाव कमी करणारा घटक म्हणून जर आपण हे मूल्य ठेवले तर आपण कंप्रेसिव्ह स्ट्रेस शोधू शकतो zz अक्षाबद्दल मेंबरचे तर फाय हा 0 534 अधिक 0 534 वर्ग वजा लॅम्बडा हा 0 2439 वर्ग पूर्ण वर्ग 0 5 बरोबर तर जर आपण हे मूल्य मोजले तर आपण मिळवू शकतो 225 2 न्यूटन प्रति मिलिमीटर बरोबर तर आपल्याला z z अक्षाबद्दल FCD मूल्य मिळत आहे 2 न्यूटन प्रति चौरस मिलीमीटर त्याचप्रमाणे मला हा शोधायचा आहे y y अक्षांविषयी कंप्रेसिव्ह स्ट्रेस डिझाइन करा कारण मेंबर फेल होऊ शकतो जर हा I विभाग असेल तर तो x z z अक्षाबद्दल फेल होऊ शकतो आणि तो y y अक्षाबद्दल फेल होऊ शकतो तर जवळजवळ कमकुवत विभाग तो फेल होईल त्यामुळे कोणता कमकुवत आहे हे आपल्याला शोधून काढावे लागेल एक तर या ठिकाणी y y अक्षात अल्फा मूल्य 0 34 असेल आणि अल्फा मूल्य 0 34 असेल आता लॅम्बडा वाय आपण FCC द्वारे Fyम्हणून शोधू शकतो तर जर आपण FCC द्वारे हे मूल्य Fy ठेवले तर आपण 250 गुणिले KLy म्हणजे 3500 गुणिले Ry वर्ग Ry म्हणजे 28 2 गुणिले पाय वर्ग गुणिले E म्हणजे 10 छा घातांक 5 बरोबर तर यावरून मी लॅम्बडा वाय 1 3968 म्हणून शोधू शकतो तर स्लेंडरनेस रेशो y y अक्षाबद्दल आपण स्लेंडरनेस रेशो लांबडा y माफ करा शोधू शकतो तर आपण शोधू शकतो फाय फाय 0 5 गुणिले 1 अधिक अल्फा अल्फा 0 34 गुणिले लॅम्बडा 1 3968 आहे ज्याची आपण गणना केली आहे वजा 0 2 अधिक लॅम्बडा y 1 3968 चौरस ठीक आहे तर या फाय मूल्यातून 1 679 असे आढळू शकते तर आता आपण येथून गणना करू शकणारे फाय मूल्य शोधू शकतो FCD तर FCD चे मूल्य Fy भागिले गॅमा M0 भागिले फाय अधिक फाय वर्ग वजा लॅम्बडा वर्ग घातांक 0 जर आपण हे मूल्य 250 बाय 1 1 बाय 1 679 अधिक 0 679 स्क्वेअर मायनस ठेवले तर 1 3968 पूर्ण वर्ग ते घातांक 0 5 पासून आपण 87 06 न्यूटन प्रति मिलिमीटर वर्ग शोधू शकतो तर यावरून आपण डिझाइन शोधू शकतो स्ट्रेंथ म्हणजे FCD आपल्याला मिळते z z अक्ष सुमारे z z अक्ष आपल्याला मिळते 225 2 आणि सुमारे y y अक्ष आपल्याला 87 06 मिळते तर डिझाइन कंप्रेसिव्ह स्ट्रेस 87 06 म्हणून घेतली जाईल कारण ते होईल y y अक्ष म्हणून A HPD डिझाइन स्ट्रेंथ चे मूल्य PD मोजता येते A e गुणिले FCD क्षेत्र जे 7846 गुणिले 87 06 हे 683 07 गुणिले 10 क्यूब न्यूटन इतके आहे किंवा 683 07 किलो न्यूटन तर अशा प्रकारे आपण डिझाइन कंप्रेसिव्ह स्ट्रेंथ शोधू शकतो मेंबर चा अधिकार तर सूत्र वापरून आपण कंप्रेसिव्ह डिझाइन शोधू शकतो दिलेल्या मेंबरची ताकद आपण पाहू शकतो की y y अक्षाबद्दल ते आहे प्रथम फेल होणार याचा अर्थ yy अक्ष कमकुवत विभाग आहे आणि तेही शक्य आहे FCD द्वारे या सर्वांची गणना करण्याऐवजी टेबल 9 चा वापर करून केले जावे आपण फक्त तक्ता 9 वापरून शोधू शकतो की FCD कुठून मिळू शकते जे आपण उदाहरणार्थ पाहू शकतो समजा येथे KLy भागिले Ry आपण 3500 भागिले 28 28 2 शोधू शकतो तर आपण 124 11 शोधू शकतो आणि आपल्याला माहित आहे की एफ वाय 250 च्या बरोबरीचा आहे आणि B वर्गासाठी आपण B वर्गासाठी तक्ता 9 B वापरू शकतो C टेबल 9 C त्यानुसार आपण बनवू शकतो म्हणून जर आपण टेबल 9 B वापरला तर आपण FCD शोधू शकतो मूल्य असे आहे कारण जर आपण तक्ता 9B मधून गेलो तर आपण F y 250 साठी मूल्ये पाहू शकतो 120 KL साठी R 120 साठी ही मूल्ये 91 7 आणि 130 K L साठी ही मूल्ये 81 म्हणून दिली आहेत तर 124 11 साठी FCD आपण 91 7 वजा 91 7 म्हणून शोधू शकतो वजा 81 गुणिले 10 गुणिले 4 11 आणि हे 120 साठी आहे आणि हे 130 साठी आहे तर 124 11 साठी आपण करू शकतोअसे मूल्य शोधा तर ही मूल्ये 87 3 न्यूटन प्रति मिलिमीटर येत आहेत वर्ग आणि FCD चे मूल्य संख्यात्मक समीकरणे वापरून आपल्याला 87 06 मिळू शकते जे याच्या अगदी जवळ आहेत आधीचा एक तर कोणत्याही प्रकारे आपण ते करू शकतो एकतर आपण टेबल वापरू शकतो आणि शोधू शकतो FCD चे मूल्य जाणून घ्या किंवा आपण सूत्र वापरू शकतो आणि FCDचे मूल्य शोधू शकतो ज्या पद्धतीने आपण करू शकतो आणखी एक उदाहरण आपण लवकरच पाहू समान उदाहरण परंतु हा एक बिल्ट अप विभाग आहे हे उदाहरण आपण पाहू इथे आपल्याला ISHB 250 असलेल्या संयुग स्तंभाच्या कंप्रेसिव्ह स्ट्रेंथ ची गणना करणे आवश्यक आहे आकृतीमध्ये दर्शविल्याप्रमाणे 300 बाय 16 च्या प्रत्येक फ्लेंजवर एक कव्हर प्लेट आणि 4 मीटरची लांबी असे गृहीत धरा की स्तंभाचा खालचा भाग स्थिर आहे आणि वरचा भाग चिकटलेला आहे त्यामुळे बाउंडरी कंडिशन्स दिल्या आहेत आणि Fy 250 आहे तर येथे 300 बाय 16 ची कव्हर प्लेट आहे फ्लेंजच्या बाजूला आणि स्तंभांच्या क्रॉस सेक्शनमध्ये वापरले जाणारे ISHB 250 हे 54 7 वर आहे म्हणून जर आपण SP 6 कडे मागे वळून पाहिले तर आपण ISHB 250 चे संबंधित गुणधर्म 54 7 किलो प्रति मीटर येथे शोधू शकतो येथे SP 6 वरून आपण क्रॉससारखे संबंधित गुणधर्म शोधू शकतो विभाग क्षेत्र A नंतर Izz आणि Iyy आणि फ्लेंजची जाडी बरोबर तर यातून मी शोधू शकतो प्लेटसाठी प्रथम Iz आणि विभागातील एकूण Iz त्याचप्रमाणे मी प्लेटचा Iuy शोधू शकतो आणि विभागाचा एकूण Iuy तर प्लेटसाठी Iz ची गणना करताना आपण पाहू शकतो की तेथे दोन प्लेट्स आहेत याचा आपण विचार करू शकतो तर 2 गुणिले Ia Iaत्याच्या स्वतःच्या अक्ष अधिक क्षेत्रफळाच्या बाबतीत प्लेटचा गुणाकार y 1 वर्ग बरोबर तर 2 गुणिले Ia म्हणजे त्याच्या स्वतःच्या अक्षाबद्दल ते 300 असेल bd क्यूब बाय 12 तर 300 गुणिले d क्यूब म्हणजे 16क्यूब भागिले 12 अधिक a हा 300 गुणिले 16 R वर्ग 125 अधिक 8 आहे कारण 16 ही रुंदी आहे तर जर आपण विभाग पाहिला तर ही एकूण खोली ISHB 225 250 हे 250 आहे तर यातून ते 125 होईल आणि जर मी 16 मिमी ची प्लेट दिली तर तर याचा Cg 125 अधिक 8 असेल तर प्लेटसाठी Iz मोजले जाऊ शकते या सूत्रावरून जे 17001 92 गुणिले 10 गुणिले 4 मिलिमीटर चा घातांक 4 असेल तर एकूण Iz हा मेंबरचाच I विभाग आणि प्लेटचा Iz असेल तर या दोघांची बेरीज केल्यास आपण एकूण Iz मिळवू शकतो तर त्रिज्या शोधण्यासाठी Zz विभागाबद्दल आपल्याला Zz विभागाबद्दल Iz काय आहे हे जाणून घेणे आवश्यक आहे त्याचप्रमाणे आपण Iyy हे देखील शोधू शकतो आता बिल्ट अप सेक्शनचे क्षेत्रफळ देखील आपण शोधू शकतो या विभागाचे क्षेत्रफळ 6971 म्हणजे जुने विभाग क्षेत्र ISHB 250 होते आणि प्लेटचे क्षेत्रफळ 300 आहे गुणिले 16गुणिले 2 तर बिल्ट अप सेक्शनचे एकूण क्षेत्रफळ 16571 चौरस मिलीमीटर असेल तर आपण Zz अक्षाबद्दल जाइरेशनची त्रिज्या शोधू शकतो जी Iz बाय स्क्वेअर रूट आहे तर गणना केल्यानंतर आपण Rz 122 79 मिलीमीटर म्हणून शोधू शकतो त्याचप्रमाणे Iy प्लेट देखील आपण शोधू शकतो की प्लेट 2 गुणिले Bdक्यूब 12 पर्यंत असेल येथे B 16 डी 300 आहे तर हे 7200 गुणिले 10चा घातांक 4 मिलिमीटर चा घातांक 4 होईल आणि एकूण Iyy देखील आपण रोल्ड भागाचा Iyy अधिक प्लेटचा Iyy बिल्ट अप सेक्शनचा Iy 9211 7 गुणिले 10 चा घातांक 4 मिलिमीटर चा घातांक 4 असेल तर अशा प्रकारे आपण ly शोधू शकतो आता Ry हे Iy भागिले a चे वर्गमूळ म्हणून आढळू शकते तर ते 74 56 होत आहे आता जिरेशनच्या सर्वात कमी त्रिज्येबद्दल मेंबर फेल होईल किंवा येथे Rz आपल्याला 122 79 आणि Ry आपल्याला 74 56 आढळले तर ते Yy बद्दलफेल होईल कारण किमान Ry हे 74 56 आहे जे Yy अक्षाबद्दल आहे तर आता आपण किमान Rचा विचार करू आणि आपण जिरेशनची त्रिज्या शोधू ठीक आहे आता जिरेशनची त्रिज्या आपण लॅम्बडा शोधू शकतो आता kl भागिले R किमान आणि येथे kl आपल्याला शोधायचे आहे आता Kl उर्वरित आणि अटींनुसार आहे ते 0 8 लिटर असेल तर 0 8 गुणिले 4 गुणिले 4000 तर 3200 मिलीमीटर स्तंभाची लांबी प्रभावी ठरेल तर स्तंभाची प्रभावी लांबी 3200 आहे आणि किमान R ही आहे तर लॅम्बडा 42 92 असेल तर दुसरी गोष्ट म्हणजे बकलिंग क्लास आपल्याला माहित असलेल्या तक्ता 10 वरून शोधायचे आहे की बिल्ट अप विभागासाठी बकलिंग क्लास कोणत्याही अक्षाबद्दल C असेल म्हणून बकलिंग क्लास Cनुसार आपण FCD चे मूल्य शोधू शकतो तक्ता 9C जो Fy साठी आहे 250 लॅम्बडाच्या बरोबरीचा आहे 42 92 FCD मूल्य असे आढळू शकते हे येथे जर आपण IS 800 2007 चे तक्ता 9 C पाहिले तर आपण पाहू शकतो की लॅम्बडासाठी समान आहे 40 हे मूल्य 198 येत आहे आणि लॅम्बडा 50 च्या बरोबरीचे आहे हे मूल्य 183 येत आहे त्यामुळे या मूल्यांचा इंटरपोलेटिंग करून आपण FCD मूल्य 193 62 म्हणून शोधू शकतो तरFCDमूल्य आपण टेबल 9C वरून थेट 193 62 म्हणून शोधू शकतो तर डिझाईन स्ट्रेंथ आपण शोधू शकतो FCD चे मूल्य प्रभावी क्षेत्रामध्ये बाहेर काढा जे हे 3208 48 किलो न्यूटन होत आहे अशा प्रकारे या बांधलेल्या स्तंभाची डिजाइन स्ट्रेंथ 3208 48 किलो न्यूटन होत आहे त्यामुळे यावरून आपण काय पाहू शकतो की जेव्हा बिल्ट अप विभाग वापरला जाईल तेव्हा बकलिंग क्लास असेल कोणत्याही दिशेने C असू द्या त्यामुळे आपल्याला दोन्ही दिशांसाठी FCD मूल्य मोजण्याची गरज नाही कारण दोन्ही दिशांसाठी बकलिंग क्लास समान आहे तर आपण किमान R चा विचार करू तो कोणत्या दिशेने येत आहे किमान आर हे फेल्युअर चे निकष असतील त्यामुळे त्यानुसार याचा अर्थ R किमान किंवा R किमान ज्या अक्षात त्या अक्षाच्या फेल्युअर बद्दल येत आहे तर आपण थेट R किमान मूल्याची गणना करू आणि मग आपण लॅम्बडा शोधू आणि नंतर बकलिंग वर्गानुसार आपण FCD मूल्य शोधू आणि एकदा आपल्याला FCD मूल्य मिळाले की आपण कंप्रेसिव्ह फोर्स चे मूल्य शोधू शकतो जे असू शकते त्या विशिष्ट मेंबर ने घेतले ठीक आहे तर अशा प्रकारे आपण कंप्रेसिव्ह गणना करू शकतो आय 800 2007 वापरून कॉम्प्रेशन मेंबर ची स्ट्रेंथ आणि कंप्रेसिव्ह फोर्स ठीक आहे हे सर्व आहे मेंबर च्या कंप्रेसिव्ह स्ट्रेंथ ची गणना